या लेक्चर मध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे इंडस्ट्री 4 0 साठीचे काही कन्सेप्ट पाहूया सध्या आपण इंडस्ट्रीत सर्वत्र ए आय चा उपयोग होत आहे असे ऐकून आहोत खरंतर ए आय सर्वत्र प्रसिद्ध आणि उपयोगी आहे असे सिद्ध झाले आहे ए आय चे इंडस्ट्रीच्या दृष्टीने निरनिराळ्या क्षेत्रात विविध ऍप्लिकेशन आहेतच तर इंडस्ट्री 4 0 साठी ए आय फार मोठे कार्य पार पडणार आहे आपण ए आय चे बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ ए आय इंडस्ट्रीचे विविध चॅलेंजिंग इशू कशाप्रकारे ऍड्रेस करते कार्यक्षमता कशी वाढविते ते पाहू ए आय सर्वप्रथम बद्दल मनात इंटेलिजन्स चा विचार येतो येथे आपण त्याचे आर्टिफिशियल स्वरूप पाहणार आहोत आपण रोबोट सॉकर खेळतो असे ऐकून आहोत मागील काही वर्षात प्रसिद्धीझोतात आलेली आलेली ड्रायव्हर नसलेली कार याबद्दल पण आपण ऐकले आहे ही ए आय टेक्नॉलॉजी वापरून चॅलेंजिंग प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे काही उदाहरण झालीत पण फक्त रोबोट चे सॉकर खेळणे किंवा ड्रायव्हर नसलेली कार हेच काही ए आय चे उदाहरण नाही तर विविध क्षेत्रात हे आय चे ऍप्लिकेशन्स आहेत उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड फ्रॉड डिटेक्शन ए आय च्या साह्याने चेस खेळणारा कॉम्प्युटर इत्यादी गेल्या दहा वर्षात बऱ्याच लोकांनी ए आय मध्ये विशेष रस घेऊन ए आय च्या साह्याने बरेच गेम्स तयार केले आहे इंडस्ट्रीमध्ये देखील इंडस्ट्रियल प्रोसेस कार्यक्षम करण्यासाठी मेन्यूवली सोडविण्यास कठीण असलेले प्रॉब्लेम तसेच इतर काही प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी ए आय चा उपयोग होतो ए आय म्हणजे काय आपण दृष्टीने ए आय कडे पाहू शकतो ए आय ची व्याप्ती बरीच मोठी आहे तसेच ए आय च्या बरेच व्याख्या आहेत पीटरसनच्या व्याख्येनुसार ए आय ही कम्प्युटरची शाखा असून ती इंटेलिजन्सशी निगडीत कंप्यूटर सिस्टम तयार करणे आणि त्याचा अभ्यास करणे याच्याशी निगडित आहे म्हणजेच आपण मानवी स्वभावाचा नैसर्गिक इंटलिजन्स सारखा दर्शविणाऱ्या कॉम्प्युटर सिस्टीम बद्दल बोलत आहोत तेव्हा ए आय ची एक व्याख्या म्हणजे मनुष्याप्रमाणे विचार करणारी आणि वागणारी सिस्टम असे सिस्टम तयार करण्याचा प्रयत्न करणे मागे म्हटल्याप्रमाणे ए आय चा वेगळा व्ह्यू पॉइंट म्हणजे जे कंपनी नॅशनल मॉडेल चा कॉम्पिटिशन कॉम्प्युटेशनल मॉडेल्स चा मानवी स्वभावाचे वैशिष्ट्ये इम्प्रू करण्यासाठी चा उपयोग ए आयच्या साह्याने करणे अशाप्रकारे त्याची व्याप्ती आहे नंतरचे व्याख्या यूजीन चार्नियाक आणि ड्र्यू मॅकडर्मोट यांनी मांडली आहे ए आय म्हणजे मानव निर्मित इंटेलिजन्स विचार करण्याची शक्ती असेच सिस्टम तयार करणे किंवा यालाच मानव निर्मित थिंकींग पॉवर म्हटले जाते साध्या शब्दात ए आय म्हणजे निर्णय क्षमता असलेले सॉफ्टवेअर याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे ए आय सिस्टम साधारणतः सॉफ्टवेअर सिस्टम असतात पण इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर क्षेत्रात ए आय सॉफ्टवेअर ला हार्डवेअर सोबत काम करावे लागते म्हणजेच बद्दल बोलताना तुम्ही हार्डवेअर बाजूला ठेवू शकत नाही ए आय ला आपल्या देशात जगात खूप प्रसिद्धी मिळाली आहे पण त्याचे मूळ 1950 च्या दशकात अस्तित्वात आहे थरोटिकल रीसर्च करण्यासाठी ए आय वापरले जात असे ए आय साठी लिस्प प्रोलोग सारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस अस्तित्वात आल्या 1970 च्या दशकात एक्सपर्ट सिस्टम हा कन्सेप्ट अस्तित्वात आला एक्सपर्ट सिस्टम म्हणजे आधीच्या ज्ञानाचा आधारावर भविष्यात सिस्टम चांगल्या प्रकारे काम करेल करेल एक्सपर्ट सिस्टम 1990 च्या दशकात आले या दशकाच्या मध्यात जर तुम्हाला आठवत असेल तर दीप ब्लू सिस्टीम प्रचंड प्रसिद्ध झाले आय बी एम या कंपनीने त्यांचा ए आय वर आधारित चेस खेळणारा कम्प्युटर तयार केला आणि या दीप ब्लू कंप्यूटर ने जगप्रसिद्ध खेळाडुला पराभूत केले अशा पद्धतीने ए आय सिस्टम ने मानवी मेंदू पेक्षा जलदगतीने चेस मध्ये चाली रचून मोठ्या खेळाडूला पराभूत केले आणि अशा पद्धतीने 1990 च्या दशकात नंतर ए आय सिस्टम गेमिंग आणि चेस साठी या क्षेत्रात प्रसिद्ध झाल्या साध्या प्रोग्रॅम आणि ए आय आधारित प्रोग्रॅम यात फरक काय आहे तर साधा प्रोग्राम विदाऊट ए आय हा मोठ्या प्रमाणावर डेटाबेस आणि अल्गोरिदम सर्चिंग पद्धती वापरतो ए आय आधारीत कंप्यूटर प्रोग्राम हा मोठ्या प्रमाणावर नॉलेज बेस्ट आणि ह्युरिस्टिक सर्च पद्धती वापरतो हा मुख्य फरक दोन्ही प्रकारच्या प्रोग्राम मध्ये आहे ऑप्टिमाइझ सोल्युशन साठी अल्गोरिदम सर्चिंग पद्धती चांगल्या प्रकारे डिफाइन केलेल्या प्रोसिजर वापरतात तर ह्युरिस्टिक सर्च पद्धती ए आय मध्ये प्रसिद्ध आहे कारण ए आय चे प्रॉब्लेम खूप मोठे आणि सॉल करण्यास कठीण असतात सोपे नसतात सर्च स्पेस देखील खूप मोठी असते नेहमीच्या ट्रॅडिशनल पद्धतीने ऑप्टिमाइझ सोल्युशन काढता येत नाही ह्युरिस्टिक सर्च पद्धती म्हणजे ह्युरिस्टिक किंवा सर्वसाधारण नियमांच्या आधारावर काही प्रॉब्लेम चे काही वेळेस सोलुशन काढणे ह्युरिस्टिक सर्च पद्धती ए आय मध्ये प्रसिद्ध आहेत ह्युरिस्टिक सर्च पद्धतीचे विविध गेम मध्ये एआयच्या एप्लीकेशन्स मध्ये बराच वापर आढळला आहे उदाहरणार्थ चेस तर खरे काय घडते ह्युरिस्टिक सर्च पद्धती ए आय मध्ये प्रसिद्ध काआहेत कॉम्प्युटर गेम्स किंवा चेस याचा विचार करता हे आपल्या लक्षात येते काही वेळेस इनपुट स्पेस ही खूप मोठी असते ब्रॉड असते आणि तुम्ही नेहमीच्या ट्रॅडिशनल पद्धती वापरू शकत नाही म्हणूनच ह्युरिस्टिक सर्च पद्धतीचा उपयोग होतो जे विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वेळी उत्कृष्ट कामगिरी करते त्या कारणामुळे ह्युरिस्टिक सर्च पद्धती ए आय मध्ये प्रसिद्ध आहेत ए आय दृष्टीने नॉलेज चा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे आपण डेटाच्या काही तुकड्यांविषयी बोलत आहोत त्यामुळे माहिती वाढवू शकते आणि मग माहिती नॉलेज वाढविण्यात मदत करू शकते नॉलेज म्हणजे एखादे काम करण्यासाठी वापरली जाणारी माहिती ए आय दृष्टीने नॉलेजचे विविध प्रकार आहेत प्रोसेस किंवा ऑपरेशनल नॉलेज म्हणजेच एखादा प्रॉब्लेम सॉल करण्यासाठी लागणाऱ्या पद्धतींचा माहिती असणे त्या पद्धती वापरून एखाद्या प्रॉब्लेम चे सोलुशन काढता येते विशिष्ट कार्यपद्धतींबद्दलचे नॉलेज एखाद्या विशिष्ट प्रॉब्लेमला सामोरे जाण्यासाठी ते अवलंबले जावे लागेल उदाहरणार्थ चतुर्भुज इक्वेशन सॉल्व करण्यासाठी ऑपरेशनल नॉलेज उपयोगी पडेल डिक्लरेटिव्ह किंवा रिलेशन्स नॉलेज यालाच डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज असे म्हणतात या प्रकारात एखाद्या गोष्टीचे किंवा ऑब्जेक्ट चे वर्णन स्वरूपात नॉलेज स्टोअर करणे महत्त्वाचे असते अशा प्रकारचे डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज ऑपरेशनल नॉलेज किंवा ह्युरिस्टिक नॉलेज इंडस्ट्री रिलेटेड प्रोसेस इम्प्रू करण्यासाठी किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी वापरले जाते ज्या गोष्टी घडत आहेत त्या विशिष्ट अस्तित्वातील नॉलेज आधारित आहेत जे आपण भविष्यात प्रोसेस इम्प्रू करण्यासाठी आपण वापरू शकता अशाप्रकारे ए आय चे नॉलेज आणि कन्सेप्ट इंडस्ट्रीमध्ये तसेच इंडस्ट्रियल प्रोसेस च्या दृष्टीने उपयोगी पडतात ह्युरिस्टिक नॉलेज म्हणजे दररोजच्या वापरा मध्ये ठरलेले नियम त्यांच्या उपयोगाने काही नेहमीचे प्रश्न चॅलेंजेस जे ह्युरिस्टिक नॉलेज च्या साह्याने मांडता येतात निरनिराळ्या क्षेत्रात ए आय याबद्दल असलेल्या स्कोप बद्दल बोलूया गेमिंग इंडस्ट्रीमध्ये एप्लीकेशन्स आपण पाहिले आहे उदाहरणार्थ चेस गेम सॉकर गेम आणि इतर काही थेअरी च्या दृष्टीने एन एल पी म्हणजे नॅचरल लैंग्वेज प्रोसेस प्रोसेसिंग ए आय मध्ये हे एन एल पी म्हणजे कम्प्युटरला प्रोग्रामिंग लैंग्वेज सोबतच नॅचरल लँग्वेजेस जसे की इंग्लिश फ्रेंच इत्यादी भाषांचा उपयोग आपण कम्युनिकेशन करण्यासाठी करतो त्याची माहिती आणि अंडरस्टॅंडिंग कम्प्युटरला व्हावी ए आय चे कॉम्प्युटर व्हिजन आणि स्पीच प्रोसेसिंग या क्षेत्रात देखील एप्लीकेशन्स आहेत कॉम्प्युटर व्हिजन म्हणजे सभोवताली काय आहे ते पाहता येणे परिस्थितीचा अंदाज घेणे अशा प्रकारच्या गोष्टी कम्प्युटरला स्वतःहून करता येणे स्पीच प्रोसेसिंग म्हणजे ज्या पद्धतीने आपण बोलतो ते कम्प्युटरला समजणे अशाप्रकारे कम्प्युटरला स्पीच तसेच टेक्स्ट रियल टाइम किंवा ऑफ टाइम प्रकाराने समजू शकते उदाहरणार्थ तुम्ही जर इंग्लिश मध्ये बोलत असाल तर स्पीच प्रोसेसिंग कम्प्युटरला आपण काय बोलत आहोत ते कम्प्युटर च्या भाषेत समजण्यास मदत करते रोबोटिक्स रिलेटेड ए आय चे एप्लीकेशन्स आहेत ए आय त्याच्या मदतीने रोबोट वेगवेगळ्या एक्शन मुमेंट तसेच मार्ग फॉलो करू शकतो ए आय रोबोटिक्सआणि एक्सपर्ट सिस्टम साठी अत्यंत महत्वाचे आहे एक्सपर्ट सिस्टम इंटेन्सिव्ह असतात त्या नॉलेज वर आधारित असतात अशा प्रकारच्या सिस्टम योजना भविष्यात काय करायचे आहे याबद्दल एक्सपर्ट अँडव्हॉइस देतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचे आहे आणि ते खूप प्रसिद्ध झाले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डीप लर्निंग अलीकडच्या काळात खूप प्रसिद्ध झाले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एल डी एल एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्यांचा संबंध वर स्लाईड मध्ये दाखवल्या प्रमाणे आहे मशीन लर्निंग डीप लर्निंग या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या ब्रांचेस आहे तरीही लर्निंग व्यतिरिक्त इतरही काही वेगळे इशू आहेत उदाहरणार्थ सर्च आणि क्लासिफिकेशन अशा प्रकारे वरील तिन्ही प्रसिद्ध टेक्नॉलॉजी मध्ये एकमेकांशी संबंध आहे मशीन लर्निंग म्हणजे काय मशीन लर्निंग एआयचा एक भाग आहे जो मशीनला स्पष्टपणे प्रोग्राम करण्याऐवजी त्यांच्या अनुभवावर आधारित निर्णय घेण्यास सामर्थ्य देतो बी टेक प्रोग्राम च्या बेसिक कंप्युटर प्रोग्रामिंग किंवा फंडामेंट्ल कम्प्युटर कोर्सेस मध्ये काय शिकवले जाते तर साधारणपणे प्रॉब्लेम सॉल करण्यासाठी प्रोग्रॅम स्टेप लिहायच्या असतात कम्प्युटर ऑर्डर मध्ये स्टेप एक्झिक्यूट करून प्रॉब्लेम सॉल करतो मशीन लर्निंगमध्ये आपण काही प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम बद्दल बोलत आहोत जे अनुभवाच्या आधारे मागील अनुभव भूतकाळातील अनुभवावर कृती करेल आणि भविष्यात चांगल्या क्रिया करेल म्हणून भूतकाळातील अनुभवावर आधारित चांगल्या कृती केल्या जातात डीप लर्निंग हे मशीन लर्निंगचेच्या ब्रांच आहे जे ऑब्जेक्टची वैशिष्ट्ये स्वतःच शोधून आपोआप शिकू शकते डीप लर्निंग मध्ये काही कार्यक्षम अल्गोरिदम तयार करण्यासाठी काही डीप कॉम्पिटिशनल स्ट्रक्चर वापरले जाते असे अल्गोरिदम मोठ्या अचूकतेसह काही कार्य अधिक कार्यक्षमतेने करू शकतात डीप लर्निंग द्वारे या गोष्टी केल्या जातील डीप लर्निंग हा एकच उपाय नाही पण डीप लर्निंग चे स्वतःचे अप्लिकेशन डोमेन आहेत डीप लर्निंग व्यतिरिक्त मशीन लर्निंग च्या काही रितसर पद्धती आहेत त्या विशिष्ट संदर्भात वापरण्याचे फायदे आहेत प्रॉब्लेम रिक्वायरमेंट नुसार आपण डीप लर्निंग किंवा नॉन डीप लर्निंग या मशीन लर्निंग च्या पद्धती प्रॉब्लेम सॉल करण्यासाठी वापरू शकतो आता पण चित्तवेधक गोष्ट बद्दल बोलू आपण ए आय च्या विविध टेक्निक मधला फरक समजून घेऊयात ए आय आणि मशीन लर्निंग याबद्दल आपण बोललो आहोत तसेच सिम्बॉलिक लर्निंग हा देखील एक प्रकार असतो ज्याप्रमाणे मशीन लर्निंग डेटा वर आधारित असते तसेच सिम्बॉलिक लर्निंग हे सिम्बॉल वर आधारित असते मशीन लर्निंग चे डेटा मायनिंग पॅटर्न रिकगनेशन या डोमेन मध्ये बरेच एप्लीकेशन्स आहेत तसेच सिम्बॉलिक लर्निंग चे इमेज प्रोसेसिंग या डोमेन मध्ये एप्लीकेशन्स आहेत कम्प्युटर विजन रोबोटिक्स हेदेखील मशीन लर्निंग चे प्लॅनिंग स्वरूपातले प्रकार आहेत आपण याबद्दल बोललो आहोत मशीन लर्निंग चे ट्रॅडिशनल स्टेटसटिकल लर्निंग बरेच एप्लीकेशन्स आहेत उदाहरणार्थ नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग आणि स्पीच रेकॉग्निशन इत्यादी डीप लर्निंगचे विविध प्रकार आहेत उदाहरणार्थ कॉन्फोल्यूशनल न्युरल नेटवर्क रिकरंट न्युरल नेटवर्क हे प्रकार कम्प्युटर विजन ऑब्जेक्ट रेकॉग्निशन यासारखे विविध प्रॉब्लेम सॉल्व कॉल करण्यासाठी वापरतात अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा स्कोप भिन्न प्रकारात आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची व्याप्ती पूर्णपणे नाही तर लर्निंग संदर्भात आहे आपल्याला एआय ची कमी अधिक प्रमाणात माहिती समजली आहे वेगवेगळे ऍप्लिकेशन इंडस्ट्रीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका तसेच इतर डोमेन उदाहरणार्थ गेम कॉम्प्युटर व्हिजन रोबोटिक्स यामध्ये एप्लीकेशन्स कळले आहे आता आपण जरा खोलात जाऊन एआय समजून घेऊयात जेणेकरून आपल्याला हे समजण्यास मदत होईल की एआय सिस्टीम बिल्ड करण्यात का लोकप्रिय आहे जे इंडस्ट्री 4 0 ची उद्दीष्टे साध्य करण्यात मदत करू शकते मागच्या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्री 4 0 म्हणजे काय आणि त्याचा स्कोप याबद्दल चर्चा केली होती पण इंडस्ट्री 4 0 मध्ये आपण काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत सर्वप्रथम महत्त्वाचे असे ह्यूमन मशीन इंटरॅक्शन इंडस्ट्री 4 0 मध्ये आपण मशीन टू मशीन कम्युनिकेशन या बद्दल बोलणार आहोत मशीन टू मशीन कम्युनिकेशन म्हणजे दोन मशीन एकमेकांशी इतर मध्यस्थ शिवाय बोलू शकतात सायबर फिजिकल सिस्टम आणि त्याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजी क्लाऊड कम्प्युटिंग कॉग्निटीव्ह कम्प्युटिंग आय ओ टी आय आय ओ टी या सर्वांमुळे उत्पादन प्रक्रिया अधिक चांगली करण्यात मदत होऊ शकते इंडस्ट्री 4 0 संदर्भात स्मार्ट फॅक्टरी याबद्दल खूप काही बोलले जाते स्मार्ट फॅक्टरी काय करते स्मार्ट फॅक्टरी मधील मशीन तसेच ऑब्जेक्ट एकमेकांशी कम्युनिकेट करतात मशीनचे व्हर्च्युअल इन्स्टंसेस तयार केले जातात आणि ते एकमेकांशी बोलतात अशा पद्धतीने फिजिकल आणि व्हर्च्युअल वर्ल्ड असते फिजिकल ऑब्जेक्ट चे व्हर्च्युअल स्पेस मध्ये रूपांतर करून ऑब्जेक्ट म्हणजे व्हर्च्युअल इन्स्टंसेस एकमेकांशी बोलतात अशाप्रकारे स्मार्ट फॅक्टरी चे स्वरूप इंडस्ट्री 4 0 संदर्भात असते सहाजिकच ए आय च्या साह्याने मशीन सेफ्टी एफिशियंट प्रॉटडक्ट लाइफ सायकल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इत्यादी गोष्टी साध्य करता येतात या गोष्टी स्मार्ट फॅक्टरी आणि इंडस्ट्री 4 0 साठी आवश्यक असतात आय आय ओ टी म्हणजेच इंडस्ट्रियल आय ओ टी इंडस्ट्री 4 0 चे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यास मदत करतात ए आय आय ओ टी सोबत वापरून आय आय ओ टी सोबत वापरून अशा प्रकारच्या सिस्टिम जास्त एफिशियंट करता येतात ए आय चा उपयोग करून मशीन आणि इक्विपमेंट एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात माहितीसाठी एकमेकांवर अवलंबून राहू शकतात अशा प्रकारच्या गोष्टी निर निराळ्या इंडस्ट्रीज सेक्टरमध्ये उदाहरणार्थ फायनान्स रिटेल हेल्थकेअर तसेच एग्रीकल्चर व इतरही भरपूर इंडस्ट्रीमध्ये ए आय हे मशीन्स आणि इक्विपमेंट यांच्या कम्युनिकेशन साठी वापरले जातात इंडस्ट्रीमध्ये विशेषतः आपण सर्व प्रकारचे डोमेन वापरू शकतो उदाहरणार्थ कंप्यूटर विजन रोबोटिक्स नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग मशीन लर्निंग डीप लर्निंग इत्यादी खूप मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या मशीन रिलेटेड डेटा चा फायदा इंडस्ट्री ए आय च्या साह्याने इतर काही गोष्टी करण्यासाठी घेऊ शकतात त्यामुळे एक उद्देश म्हणजे ए आय च्या साह्याने कम्युनिकेशन ऑटोमेशन इत्यादी गोष्टी इम्प्रू करणे दुसरे म्हणजे एकदा का आय ओ टी आणि आय आय ओ टी चा उपयोग इंडस्ट्रीमध्ये सुरू झाल्यावर त्यांच्याशी डिलीटेड सेन्सर्स देखील खूप मोठ्या प्रमाणावर डेटा तयार करतील अशा प्रकारचा डेटा अनालिसेस करून मागील डेटा बद्दल चा फायदा घेता येईल मागच्या हिस्टॉरिकल डेटा च्या अनुभवावरून भविष्यातील बऱ्याच गोष्टी प्रोसेस एफिशियंट पद्धतीने करता येतील उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधील ईल्ड प्रिडक्शन किंवा कॉलिटी ऑफ ईल्ड प्रिडक्शन अशाप्रकारे ए आय चा उपयोग ऑटोमेशन कम्युनिकेशन आणि इन्फोर्मेशन डिले इत्यादी गोष्टी इम्प्रू करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मध्ये केला जातो तसेच ईल्ड प्रिडक्शन किंवा कॉलिटी ऑफ ईल्ड प्रिडक्शन या स्वरूपातील प्रिडक्शन साठी केला जातो ए आय चे आय आय ओ टी संदर्भात चॅलेंजेस देखील आहेत डिवाइस कनेक्शन डेटा अंडरस्टँडिंग ट्रेनिंग डेटा मिळवणे तसेच मशीन रिलेटेड एक्शन घेणे हे ए आय चे आय आय ओ टी संदर्भात चॅलेंजेस आहेत सगळ्याच गोष्टी सांगणे शक्य नाही पण मी ट्रेनिंग चे महत्व सांगतो ट्रेनिंग म्हणजे मागील मशीन डेटा वापरून भविष्यात काही तरी चांगल्या गोष्टी करणे जेणेकरून मागील मशीन डेटा वरून लर्निंग होऊ शकते ए आय मध्ये विविध प्रकारच्या लर्निंग पैकी हे एक प्रकारचे लर्निंग समजले जाते याला लर्निंग युजिंग ट्रेनिंग डेटा सेट असे म्हणतात ए आय चे आय आय ओ टी संदर्भात फायदे देखील आहेत इंडस्ट्री स्केल वाढवून कार्यक्षमता वाढवणे कॉस्ट सेविंग तसेच सिक्युरिटी इम्प्रू करणे रिसोर्सेस बुस्ट करणे इत्यादी ए आय चे आय आय ओ टी संदर्भात फायदे आहेत रिसोर्सेस बद्दल मी मागच्या लेक्चर मध्ये बोललो आहे सर्व प्रकारच्या रिसोर्सेस चे सर्व प्रकारच्या ह्यूमन रिसोर्सेसचा विकास करणे ए आय च्या साह्याने शक्य आहे ए आय चे निरनिराळ्या इंडस्ट्री मध्ये उपयोग आहे एग्रीकल्चर अग्रिकल्चर इंडस्ट्री मध्ये पीक आणि माती देखरेख प्रिसिजन अग्रिकल्चर म्हणजे काही गोष्टींबद्दल अचूक निदान करणे उदाहरणार्थ एग्रीकल्चर फिल्ड बाबत माहिती मिळवणे शेतीला इरिगेशन फर्टीलायझर खते कधी द्यायचे इत्यादी शेतीला कोणत्या प्रकारचे फर्टीलायझर द्यायचे आहे कारण कोणतेही फर्टीलायझर देऊन चालत नाही शेती बद्दलचे प्रिडक्शन प्रिसिजन ए आय च्या साह्याने मिळविणे शक्य आहे सप्लाय चेन आणि एग्रीकल्चर फूड यांची कार्यक्षमता वाढविणे ए आय च्या साह्याने मिळविणे शक्य आहे एग्रीकल्चर इंडस्ट्री प्रमाणे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये स्टुडंट रिटेन्शन करण्यासाठी अभ्यास इंटरेस्टिंग करणे क्लास रूम मध्ये नवीन टेक्नॉलॉजी सपोर्ट करणे हे ए आय च्या साह्याने शक्य आहे एज्युकेशन सेक्टर मध्ये काही सिस्टम ए आय वापरत आहेतच उदाहरणार्थ कार्नेगी लर्निंग ची स्मार्ट लर्निंग सिस्टम त्यानंतर क्वेरीम कॉर्पोरेशनचे बेस्ट एज्युकेशन सिस्टीम याप्रमाणे विविध प्रकारच्या ए आय बेस्ट सिस्टम एज्युकेशन सेक्टर मध्ये अस्तित्वात आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या इंडस्ट्रीमध्ये चा उपयोग मशीनची पावर वापर इंप्रो करण्यासाठी मशीन फॉल्ट शोधण्यासाठी कस्टमर डिमांड च्या अनुषंगाने प्रॉडक्ट सप्लाय करण्यासाठी होतो एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये ए आय चा उपयोग दररोजचा फ्लाईट डेटा वेगवेगळा करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस प्रॉटडक्टिविटी वाढवण्यासाठी होतो जगातल्या महत्त्वाच्या एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या उदाहरणार्थ बोइंग एअरबस या मोठ्या प्रमाणावर ए आय चा उपयोग त्यांच्या प्रोसेस मध्ये करतात रेल्वे ट्रांसपोर्टेशन किंवा ऑटोमोटिव ट्रांसपोर्टेशन मध्ये काय चा उपयोग होतो सेल्फ ड्रायव्हिंग कार त्याबद्दल मी मागे बोललो आहे ड्रायव्हींग कार ड्रायव्हरला एक्सीडेंट टाळण्यासाठी तसेच इतर एप्लीकेशन्स साठी मदत करते अशाप्रकारे ए आय चे ट्रांसपोर्टेशन इंडस्ट्रीमध्ये ऍप्लिकेशन आहेत रेफरन्सेस पाहण्या आहे एक गोष्ट हायलाईट करायची आहे ती म्हणजे मशीन लर्निंग चा उपयोग इतरही काही गोष्टी करण्यासाठी होऊ शकतो समजा वर स्लाईड मध्ये दाखवल्याप्रमाणे एक्स आणि वाय एक्सेस वर काही डेटा प्लॉट केला आहे तुम्ही त्याचा उपयोग रिग्रेशन फिटिंग किंवा काही प्रकारचे कोरिलेशन स्टडींग करण्यासाठी करू शकता अशा प्रकारचे टू डायमेन्शनल ग्राफ ऍनॅलिसिस आपण चांगल्या प्रकारे करू शकतो कारण आपल्याला विविध प्रकारचे वक्र फिटिंग प्रकार माहित आहेत पण हाच प्रॉब्लेम वाढीव डायमेन्शन सहित विचार केला तर शक्य नाही वाढीव डायमेन्शन सहीत साध्या डोळ्यांनी ह्युमन इंटलिजन्स ह्युमन ब्रेन यांच्या साह्याने डेटा ऍनॅलिसिस करणे शक्य नाही कम्प्यूटर च्या साह्याने आणि विशेषता मशीन लर्निंग च्या मदतीने नीर निराळे कोरिलेशन वक्र फिटिंग मल्टिपल डायमेन्शन साठी शक्य आहे अशाप्रकारे मशीन लर्निंग चे ऍप्लिकेशन आहेत या लेक्चर साठीचे रेफरन्सेस अशाप्रकारे आहेत वरील रेफरन्सेस ए आय एम एल डी एल साठी आहेत तसेच इतरही काही रेफरन्सेस तुम्हाला इच्छा असल्यास शोधता येतील पण ह्या एका कोर्समुळे तुम्ही ए आय एक्सपर्ट होणार नाहीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पूर्ण सेमिस्टर चे कोर्सेस असतात आणि ते तुम्हाला जॉइन करावे लागतील त्यामुळे तुम्हाला ए आय एम एल डी एल चे वेगवेगळे कन्सेप्ट कळतील सिस्टीम पेमेंट करण्यासाठी इम्प्लिमेंट ए आय एम एल डी एल चे तुम्हाला पूर्ण सेमिस्टर चे कोर्सेस जॉईन करावे लागतील धन्यवाद